सर्वांना नमस्कार सर्विस मार्केटिंग विथ प्रॅक्टिकल अप्रोच या सत्रात आपले स्वागत माझे नाव डॉ बीप्लब दत्त आहे आपण हा व्हिडिओ पाहत आहात या बद्दल मी आपला आभारी आहे आपण ग्राहकाचे व्यवस्थापन या पाठाकडे जाऊ येथे आपण आपल्याकडे असलेला ग्राहक वर्ग टिकवून ठेवणे आणि ग्राहकाचे अजीवन मूल्य या दोन संकल्पना पाहत आहोत सध्याच्या ग्राहकांना टिकवून ठेवणे एखाद्या कंपनीला जुन्या निष्ठावंत ग्राहकांकडून फायदा होत असतो कारण ते पनीच्या सेवा वारंवार खरेदी करतातत्यांना सेवा प्रदान करणे स्वस्त असते कारण त्यांना वारंवार सेवा वितरणासाठीच्या प्रशिक्षणाची गरज नसते आणि असे निष्ठावंत ग्राहक आपली भूमिका अचूकपणे पार पाडत असतात आणि ते त्याच सेवेसाठी वाढीव किंमत देण्यास देखील तयार असतात कारण ते सेवेबाबत समाधानी असतात ते त्याच कंपनीकडून इतर सेवांची खरेदी करतात आणि त्या कंपनीची शिफारस इतर लोकांकडे करतात व पुन्हा ती लोकं त्याच कंपनी मधून खरेदी करतात व अश्याप्रकारे ते कंपनीच्या महसुलात भर घालत असतात अश्याप्रकारे सध्याच्या ग्राहकांना टिकवणे ग्राहक जेव्हा कंपनीशी एकनिष्ठ राहतो तेव्हा त्याला किंवा तिला ग्राहक म्हणून टिकवून ठेवता येते जेव्हा ग्राहक कंपनीने प्रदान केलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर समाधानी असतो आणि त्याला कंपनीकडून वास्तविक आर्थिक मूल्य प्राप्त होते तेव्हा तो ग्राहक कंपनीचा एकनिष्ठ ग्राहक होतो प्राध्यापक सुनील गुप्ता आणि व्हॅलेरी झीथमल यांनी 2006 मध्ये लिहिले आहे की ग्राहकांचे समाधान आणि त्याचा परिणाम म्हणून ग्राहक टिकून राहणे या दोन्ही गोष्टी व्यवसायाच्या आर्थिक कामगिरी मध्ये वृद्धी घडवून आणतात उदाहरणार्थ अमेरिकेच्या ग्राहक समाधान निर्देशांकात 1 वाढ झाल्यामुळे व्यवसायिक संघटनेच्या बाजार मूल्यामध्ये 240 दशलक्ष डॉलर ते 275 डॉलर दशलक्ष इतकी सुधारणा होऊ शकते आपण हे लक्षात घेतले असेल की सर्वच ग्राहक कंपनीसाठी फायदेशीर असत नाहीत यानंतर असलेल्या आलेखात दाखविल्या प्रमाणे हे आढळून आले आहे की शीर्ष 20 ग्राहक हे 220 नफ्याचे उत्पादन करून देतात तर नफा कमवून न देणारे ग्राहक या मिळालेल्या नफ्यातील बराच भाग गिळंकृत करतात म्हणूनच कमी किमतीच्या सेवा घेणारे किंवा नफा न देणाऱ्या ग्राहकांशी बोलणी करताना फायदेशीर असणाऱ्या आपापल्या ग्राहकांना ओळखून त्यांचे पालनपोषण करण्यात आपले स्वारस्य असले पाहिजे संशोधकांना असे आढळून आले आहे की एका कंपनीमध्ये सर्वात मोठ्या ग्राहकास देखील सेवा प्रदान करण्यासाठी कंपनीकडून सर्वात जास्त गुंतवणूक केली गेली आणि म्हणूनच तो ग्राहक कंपनीच्या नफ्यामधील मोठा हिस्सा गिळंकृत करत होता यांनतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी त्यांच्या या सर्वात मोठ्या ग्राहकाशी उच्च किमती बाबतची बोलणी केली आता आपण याचा विचार करू की आपण आपल्या कंपनीला असणाऱ्या ग्राहकाच्या मूल्याचे मोजमाप कसे करू शकतो अश्या प्रकारे ग्राहकांच्या अजीवन मूल्यांचे मापन करण्यासाठी वापरले जाणाऱ्या या प्रारूपास ग्राहक आजीवन मूल्य किंवा CLV असे म्हटले जाते याचे सविस्तर असे वर्णन खालील सत्रात केलेले आहे तर येथे असलेल्या आलेखामध्ये आपण असे पाहतो की ग्राहकांची नफा कमवून देण्याची क्षमता हि सर्वाधिक फायदेशीर ग्राहकांपासून सर्वात कमी फायदेशीर असणाऱ्या ग्राहकांपर्यंत श्रेणीबद्ध आहे म्हणूनच आपल्याला हे आढळून येते कि पहिले 80 ग्राहक फायदेशीर आहेत आणि पहिले 10 ग्राहक सर्वाधिक फायदेशीर आहेत तर 200 ग्राहकांपैकी पुढील 10 ग्राहक हे नफा कमवून न देणारे आहेत व ते आधीच्या ग्राहकांकडून कमविलेला नफा देखील गिळंकृत करतात अश्या प्रकारे हा व्हेल वक्राकार आलेख एकत्रित नफ्याची टक्केवारी दर्शवितो आणि येथे आपण ग्राहकांच्या टक्केवारीची एकत्रित संख्या पाहत आहोत अश्याप्रकारे पहिल्या 1 किंवा 5 ग्राहकांकडून नफा मिळत नसताना आपल्याला हे देखील आढळून आले कि सुमारे 95 च्या पुढचे ग्राहक देखील पूर्वी मिळविलेला नफा गिळंकृत करतात अश्याप्रकारे हा व्हेल वक्राकार आलेख असे दर्शवितो कि ग्राहकांचे अश्या पद्धतीने व्यवस्थापन व्हावे की ते व्यवसायास फायदा कमवून न देणारे ग्राहक बनणार नाहीत तर प्राध्यापक सुनील गुप्ता आणि डोनाल्ड लेहमन यांनी 2003 मध्ये असे दर्शविले आहे की ग्राहकाचे आजीवन मूल्य खालील सूत्र वापरून मोजले जाऊ शकते CLV mr1i r जेथे m ग्राहकाकडून प्राप्त होणारा नफ्यामधील स्थिर हिस्सा आहे r हा ग्राहक टिकवून ठेवण्याचा दर आहे त्यामागे ही शक्यता आहे की ग्राहक पुनर्खरेदी करेल आणि I हा प्रचलित असणारा व्याज दर आहे नफ्यामधील स्थिर हिस्सा आणि ग्राहक टिकवून ठेवण्याचा दर याचे मोजमाप ग्राहकांच्या पूर्वी केलेल्या खरेदी संबंधी माहितीच्या विश्लेषणातून मोजले जातात उपरोक्त सूत्रावरून हे स्पष्ट होते की कंपनीने टिकवून ठेवलेल्या ग्राहकाचे मूल्य हे कंपनीचा ग्राहक टिकवून ठेवण्याचा दर याच्याशी सम प्रमाणात असते अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे असलेले ग्राहक टिकवून ठेवण्याकरिता केलेली गुंतवणूक हि नफ्यामधील हिस्सा वाढविण्याकरिता किंवा नवीन ग्राहकांना अधिग्रहित करण्याकरिता केलेल्या गुंतवणुकी पेक्षाहि जास्त महत्वाचे असते जरी हे सेवा उद्योगाच्या जीवनचक्रावर अवलंबून असेल तरीही उदाहरणार्थ अभ्यासात असे आढळून आले आहे की नवीन ग्राहक मिळवणे हे सध्याच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यापेक्षा 5 पट अधिक महाग आहे म्हणूनच एखाद्या कंपनीचे सध्याचे ग्राहक टिकवून ठेवणे आणि त्यांना कंपनीशी एकनिष्ठ बनविण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे या धड्यात आपण ग्राहकांना टिकवून ठेवण्याच्या मुद्द्यांवर आणि सुयोग्य ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी सेवा व्यवसायामधील ग्राहकाचे आजीवन मूल्य मोजण्याच्या पद्धतीवर चर्चा केली आहे जर एखाद्या ग्राहकाला प्रदान केलेल्या सेवेमध्ये काही चूक झाल्यास झालेले नुकसानीची भरपाई हि सेवेची पुनर्प्राप्ती नावाच्या प्रक्रियेद्वारे करावी लागेल सेवेची पुनर्प्राप्ती हा मुद्दा आपण पुढील पाठात हाताळला आहे